सर्वांना नमस्कार पूर्वीच्या वर्गांमध्ये आपण रँडम एक्सेस मेमरी पाहिली होती जी रिड राइट मेमरी आहे तर वापरकर्ता त्या मेमरी ब्लॉकवर माहिती तसेच लिहू शकतो आणि वाचू सुद्धा शकतो आजच्या वर्गात आपण रीड ओन्ली मेमरी बघूया म्हणून वापरकर्त्याच्या दृष्टिकोनातून वाचन हे एकाधिक वेळा केले जाते परंतु लेखन हे विशिष्ट यंत्रणेद्वारे विकसकाकडूनच केले जावे किंवा ते फॅक्टरी केले जाईल या संकल्पना आपण बघू आपण डीकोडर ओर सर्किटमधील आणि केवळ मेमरी वाचनासाठी वापरात येणारे सर्किट मधील समानता पाहूया ज्याचा वापर आपण पूर्वी मेमरी वाचनासाठी केला होता नंतर आपण केवळ डायोड किंवा ट्रान्झिस्टर स्विच वापरून विकसित केलेल्या रीड ओन्ली मेमरी बद्दल बघूया आणि मग मी म्हटल्याप्रमाणे या डीकोडर ओर सर्किट आणि रॉममध्ये समानता आहे जे मूळात एक संयोजी सर्किट आहे तर रॉम वापर करून आपण अनेक कॉमबिनेटोरियल सर्किट डिझाइन करू शकतो इथे स्क्वेअर सर्किटसाठी उदाहरणे दिली जातील परंतु त्याच डिझाइन तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने इतर बरेच सर्किट विकसित करू शकतो आणि शेवटी आपण प्रोग्राम करण्यायोग्य रॉमबद्दल चर्चा करू या मध्ये बरेच भिन्नता आहे तर बायनरी माहिती संग्रहित करण्यासाठी रीड ओन्ली मेमरी विशिष्ट इंटरकनेक्शन पॅटर्न चा वापर करतो तर मग तो जोडणारा पॅटर्न काय आहे तो आपण लवकरच पाहूया आणि हा पॅटर्न रॅम सारखा अस्थिर नाही ज्यावर आपण यापूर्वी चर्चा केली आहेत म्हणून पॉवर एकदा बंद झाल्यावर रीड ओन्ली मेमरी विकासकाद्वारे किंवा प्रोग्रामरद्वारे किंवा कारखान्यामध्ये प्रोग्राम केलेल्या स्थितीत परत येते तर हे नेहमीसाठी कायम राहील ते वाचनासाठी उपलब्ध राहील कारण पॅटर्न मेमरी ब्लॉक मध्ये अंगभूत आहे आणि म्हणूनच रॉमची मूलभूत ब्लॉक आकृती अशी काहीतरी असेल तर एम एड्रेस इनपुट आहे तर हे उजवीकडे 2 चा घातांक एम इतके मेमरी लोकेशन्स वापरू शकते आणि प्रत्येक ठिकाणी एन बिट माहिती साठवली असल्यास प्रत्येक अॅड्रेस मधून एन बिट्स करुन डेटा आऊटपुट मध्ये येऊ शकतो आणि तेथे एनेबल करण्यासाठी काही अतिरिक्त नियंत्रण इनपुट असू शकतात तर अशी हि मूलभूत आकृती आहे येथे आपल्याला कोणताही लेखन पर्याय दिसणार नाही तर हा वाचन पर्याय आहे कारण लेखन हे एका विशिष्ट पद्धतीने केले जाते नक्कीच कोणीतरी इथे आधीच लिहिलेले आहे अन्यथा आपण ते कसे वाचू शकणार परंतु ते स्वतंत्रपणे केले आहे तर आपण आता डीकोडर ओर आणि पूर्वीच्या सर्किट मधील समानता पाहू या तर इथे आपण 3 बिट अॅड्रेस ए 2 ते 0 आणि 3 बिट डेटा मानतो म्हणून हे उदाहरण बघूया आपण येथे जे सर्किट पाहत आहे हे मी पूर्वीच्या डिकोडर सर्किटसह कंबिनेटोरियल सर्किट या चर्चेतून घेतले आहे आपण हे कुठेतरी चवथ्या आठवड्यात बघीतले होते तर तुम्ही इथे हे सर्किट बघू शकता आणि पूर्वीच्या सर्किट च्या तूलनेत किती समानता आहे ते बघू शकता तर या 3 बिटचा अर्थ 8 अॅड्रेस स्थान आहे तर हे डीकोडर आउटपुट बघू शकता जे 0 0 0 0 0 1 0 1 0 असे आहे तर इथे आपण 3 ते 8 डीकोडर आपण बघू शकता जसे आपण मेमरी ब्लॉकमध्ये पाहिले आहे त्यानंतर तुम्ही जी माहिती संग्रहित करू इच्छिता ती डी 2 डी 1 आणि डी शून्य आहे सध्या F1 F2 F3 या फंक्शन्सबद्दल विसरून जा आणि या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी बायनरी माहिती संचयित करायची आहे तर येथे एक उदाहरण आहे जेथे आपण 1 1 0 येथे 0 0 1 प0 0 1 0 0 1 1 0 0 0 1 0 1 0 0 0 0 1 ही माहिती संचयित करीत आहात आपण इतरही काही मूल्य घेऊ शकता तर जर आपण असे केले तर आपण जे पाहू शकता कि आपल्याला काय आवश्यक आहे आपल्या मेमरी कडून आपल्याला हेच अपेक्षित आहे आणि जर तुम्ही या विशिष्ट सर्किटवर लक्ष केंद्रित केले तर हे तुम्हाला हे डीकोडर आउटपुट एक प्राइम बी प्राइम सी प्राइम ते एबीसी पर्यंत सर्व 8 या ओळी माहित आहेत आणि हे ओर आउटपुट आहे जे विशिष्ट मूल्ये घेत आहेत आणि हे विशिष्ट मूल्ये या विशिष्ट ट्रुथ टेबल मध्ये आहे जर आपण त्यास ट्रुथ टेबलच्या रूपात ठेवले तर डी 2 आपला एफ 1 होईल डी 1 आपला एफ 2 होईल आणि डी 0 आपला एफ 3 बनेल आपणास माहित आहे की हे नाव दिले गेले आहे आपण ते वेगळ्या प्रकारे सुद्धा देऊ शकतो आपण याचा अनुक्रम सुद्धा बदलू शकतो तर मग हे D2 आहे तर येथे 1 आहे येथे 1 आहे आणि 1 येथे आहे तर आपण याला आपण 0 4 6 या मिनटर्म्स ची बेरीज म्हणून लिहू शकतो डी 1 हे एफ 2 शी संबंधित आहे तर 1 येथे आणि 0 इथे आणि 5 आहे तर ओर गेट वापरून आपण या दोन मिनटर्म्स ला जोडू शकतो आणि एफ 3 मध्ये 1 2 3 आणि 7 आहे तर आपण हे पाहू शकतो आणि यानंतर काय होते आपण 0 0 0 इथे 0 0 0 असे चालू ठेवले तर मग ही लाईन उच्च असेल आणि उर्वरित रेष 0 असतील म्हणजे या सर्व 0 असतील आणि या ओळीचा अर्थ हा ओर गेट असा होईल जर हे इनपुट 1 0 0 आहे तर हे आउटपुट 1 होईल हे 1 असेल आणि हे 0 असेल कारण येथे या डिकोडरमुळे सर्व 0 आहे तर हे आउटपुट 1 होईल आणि येथे हे सर्व इनपुट 0 आहेत कारण हे येथून येत आहेत तर ओर गेटवर येणारे सर्व इनपुट 0 ते 0 असतील तर हे आउटपुट 0 असेल आणि जर तुम्ही वाचत असाल आणि आहे 0 0 0 ठेवले त्याचे आउटपुट 1 0 0 जे डी 2 डी 1 आणि डी नॉट मधून येईल त्याचप्रमाणे इतर प्रत्येक ठिकाणी हे घडत आहे आपण हे पाहू शकता तर 0 0 1 असल्यास काय होईल तर हे विशिष्ट आउटपुट ए प्राइम बी प्राइम सी प्राइम 1 असेल आणि उर्वरित हे सर्व 0 असतील तर या ओर गेटच्या इनपुटचे काय होते तर हे 0 0 0 आहे कारण या संबंधित डीकोडर आउटपुट 0 आहेत त्याचप्रमाणे हे 0 आहे हे 0 आहे येथे हे विशिष्ट आहे 1 आहे आणि बाकी सर्व 0 आहेत तर हे आउटपुट 0 0 1 होईल तर हे समजले आहे बरोबर तर आता आपण इथे स्थान अॅड्रेस बिट्स ठेवतो आणि आऊटपुटवर आपल्याला त्याची व्यवस्था केल्यानुसार आपल्याला डी 1 डी 2 डी 1 आणि डी 0 या पद्धतीने आउटपुट मिळेल हे ठीक आहे का तर रॉम ही मूलत एकत्रित सर्किट आहे अशी आपण नोंद केली आहे आता आपण पुढे जाऊया आपण अशाच दुसर्या गोष्टी बघूया जिथे ही एक 8 क्रॉस 4 रॉम आहे ज्या बद्दल आपल्याला कुतूहल आहे तर ए 2 ते 0 हे माझे अॅड्रेस बिट्स आहेत ज्याद्वारे आपण मेमरीमधील सर्व 8 संभावित ठिकाणे वापरू शकतो तर हा इथे डिकोडर ब्लॉक आहे तर पहिला ए बार बी बार सी बार आणि नंतर एक बार बी बार सी आहे प्रथम एक बार बी बार सी बार आणि दुसरा ए बार बी बार सी आहे तर अश्या प्रकारे आपण हे बघू शकतो आता या प्रत्येक ठिकाणी हे डी 3 ते 0 आहे तर हे डी 3 डी 2 डी 1 आणि डी 0 सध्या वाय 3 वर चर्चा नको ते नंतर बघूया तर आपल्याला कोणती माहिती संग्रहित करायची आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आपण असे काही घेऊ शकतो हे जे विकसकाद्वारे किंवा कारखान्याने निश्चित केले असेल ते आपण ते पुन्हा पुन्हा बदलणार नाही तरतुम्हाला इथे काय इच्छित आहात ते आगाऊ सांगावे लागेल तर हे आयसी निर्मात्यास सांगावे लागेल जो सर्किटचा एक विशिष्ट मुखवटा छायाचित्रण टेम्पलेट तयार करेल आणि तो रॉमच्या उत्पादनात वापरला जाईल तर आपण म्हणालो की पहिल्या स्थानामध्ये 0 1 1 1 तिहेरी 0 1 द्वितीय स्थान तिहेरी 1 0 तृतीय स्थानात 1 0 1 1 हे संग्रहित करणे आवश्यक आहे असेच उर्वरित प्रकरणांमध्ये तर हे इथेच आहे आता हे साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे डीकोडर ओर च्या समतुल्य सर्किट जे डायोड स्विच वापरुन तयार करता येईल जे आपण नंतर च्या भागात बघूया ते काय करते तर आपण पाहू शकतो की हे डीकोडर आउटपुट आहे आणि इथे 4 ओळी आहेत ज्या डी 3 डी 2 डी 1 आणि डी 0 दर्शवितात आणि जिथे 1 उपस्थित असेल तेथे आपण डायोड कनेक्ट इथे डायोड कनेक्ट करतो डायोड कनेक्ट करतो आणि जेथे 0 तेथे आहे तेथे या क्रॉस पॉईंटवर डायोड कनेक्ट केलेले नाही तर याचा अर्थ असा आहे की येथे एक वायर आहे आणि दुसरी वायर फक्त त्वरून जात आहे त्यांच्यात काही संबंध नाही तर या दोन्ही चा काही संबंध नाही तर हा कॉलम येथे आहेज्याला उभ्या रेषेत ए प्राइम बी प्राइम सी प्राइम सारखे कोणतेही इनपुट मिळत नाही तर हे एकमेकांशी जोडलेले नाहीत येथे हे वाय2 वाय1 वाय 0 कनेक्ट केलेले आहे ते ठीक आहे का तर 0 0 0 ठेवल्यास काय होईल 0 0 0 येथे येथे ठेवण्यात आले आहे डिकोडर क्रियेमुळे फक्त हे उच्च असेल आणि बाकी सर्व 0 असेल आणि त्यावेळी येथून काही संबंध येणार नाही तर या ओळीच्या इनपुटवर फक्त 0 अस्तित्त्वात आहे याचा अर्थ असा की तर हे कनेक्ट नाही म्हणून कोणताही करंट यामधून प्रवाहित होणार नाही आयआर ड्रॉप सुद्धा नाही आणि वाय3 0 होईल आणि येथे एक उच्च व्होल्टेज म्हणजे 1 उपस्थित होते तर या डायोडचा ० 7 व्होल्टे ड्रॉप आणि काही व्होल्टेज पुढे ड्रॉप होईल जो तर्कशास्त्र उच्च मानला जाईल तर हा वाय 2 उच्च मानला जाईल वाय 1 उच्च मानला जाईल वाई 0 उच्च मानले जाईल तर आपला डी 3 0 आणि डी 2 डी 1 डी 0 1 1 1 असेल ठीक आहे तर अशा प्रकारे घटकासाठी जेव्हा मेमरी मध्ये 1 उपस्थित असेल उदाहरणार्थ 1 तिहेरी 0 तर येथे क्रॉसपॉईंटवर डायोड असेल आणि बाकीच्या प्रकरणासाठी डायोड उपस्थित नसेल म्हणूनच जेव्हा आपण मुखवटा प्रक्रिया योग्यपणे लावून एक नमुना तयार कराल तेव्हा हे रॉम मध्ये येईल हे स्टोरेज आपण या मेमरी ब्लॉकमध्ये पाहू हा 8 क्रॉस 4 रॉम ब्लॉक आहे आता आपण लक्षात घेतल्याप्रमाणे ही मेमरी देखील एक कॉमबिनेटोरियल सर्किट आहे जर आता आपण डी 3 ला वाय 3 फंक्शन म्हणून प्रतिनिधित्व करीत असू तर बुलियन फंक्शन तयार होत आहे आणि डी 2 म्हणजे वाय 2 डी 1 म्हणजे वाय 1 आणि डी 0 म्हणजे वाय 0 तर हे वाई 3 काय आहे जर आपण त्या संपूर्ण सर्किट कडे पाहिले तर यापूर्वी आपण प्रत्येक स्वतंत्र स्थान शोधत होतो आता जर आपण या विशिष्ट वाय 3 साठी सर्व स्तंभ एकत्र ठेवलेले आहे तर हे आपण पूर्वीच्या डीकोडर ओआर व्यवस्थेमध्ये पाहिले होते परंतु विशेषतः ओर गेट ठेवला आहे येथे आपण कोणताही ओर गेट ठेवत नाही फक्त प्रतिकार असतो परंतु ते समानच प्रतिनिधित्व देत आहे आणि आपल्याला हे समजेल त्यामुळे हे 1 2 3 5 आहे तर इथे अश्याप्रकारे मिनटर्म्स चा सारांश दिला जातो तर वाय 3 हे सुद्धा बुलियन फंक्शन जनरेटर आहे जे वाय 3 च्या जागी हे फंक्शन जनरेट करते त्याचप्रमाणे वाय 2 हे 0 3 4 7 निर्माण करीत आहे वाय 1 हे 0 2 4 6 7 आणि वाय 0 हे 0 5 5 6 निर्माण करते तर येथे आपल्याला कुठेही ऑर गेट दिसत नाही स्पष्टपणे सांगायचे तर इथे फक्त डायोड आणि प्रतिकार असतो परंतु इथे सुद्धा आपल्याला डीकोडर ओआर समतुल्य संबंध मिळतो तर याचा वापर आपण काही महत्वाचे कॉम्बीनेटरियल सर्किट ब्लॉक निर्माण करण्यासाठी करू शकतो तर हे रॉम वापरुन स्क्वेअरर सर्किटचे उदाहरण आहे कारण मूलत हे एक डीकोडर ओर आर्किटेक्चर आहे जरी आपण फक्त डायोड आणि प्रतिकार वापरत असू सर्व क्रॉस पॉईंटवर माहित असेल आणि नंतर प्रतिरोधातून आउटपुट घेतले जाते तर येथे या उदाहरणात इथे एक 3 बिट स्क्वेअरर इनपुट आहे ज्यासाठी 3 बिट चा वर्ग केला जातो तर हे काही संभाव्य भिन्न मूल्ये आहेत तर 0 ते 7 हे दशांश समतुल्य आहेत आणि संबंधित आउटपुट 0 1 साठी 1 2 साठी 4 3 साठी 9 4 साठी 16 आहे 5 साठी 25 6 साठी 36 आणि 7 साठी 49 आहे आणि आपण त्यासाठी बायनरी लिहू शकता तर 0 साठी सर्व 0 आहे 1 लिहू शकता हे पाच 0 नंतर 1 आहे 4 हे 0 0 0 1 0 0 बरोबर आहे 9 हे 1 0 0 1 आहे 16 म्हणजे 1 नंतर सर्व 0 आहे 25 येथे म्हणजे 16 8 बरोबर 24 आणि इथे 1 आहे 36 मध्ये हे 32 आणि 4 आपण पाहू शकता आणि 49 म्हणजे 32 16 आणि 1 आहे तर हा एक प्रकारचा लुक अप टेबल आहे की जर हे इनपुट असेल तर संबंधित आउटपुट हेच असेल जर तुम्ही फक्त याकडे पहात असाल आणि रॉम वापरण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला असे आढळेल की आपल्याला 8 क्रॉस 6 आवश्यक आहे कारण इथे 8 इनपुट आणि 6 आउटपुट आहेत म्हणजे 8 क्रॉस 6 रॉम परंतु जर तुम्ही त्याकडे बारकाईने बघितले तर तुम्ही पाहू शकता की तुम्ही कमी आकाराच्या रॉमने देखील हे करू शकता आपण पाहू शकता की डी 1 हा नेहमी 0 आहे डी 1 नेहमी 0 असल्यामुळे आपण येथे कायमस्वरूपी त्यास जोडू ग्राउंड ला जोडू शकतो आणि इथे आपण बघू शकता की ज्या वेळेस डी 0 हे शून्य असते तेव्हा ए 0 हा शून्य असतो आणि ज्या वेळेस डी 0 हे एक असते तेव्हा ए 0 हा एक असतो फक्त आता असे अनुकरण करता येईल तर डी 0 हा थेट ए 0 ला जोडले जाऊ शकते आणि उर्वरित प्रकरणांसाठी आपण पाहू शकता की डी 2 मिनिटर्स आहे आणि हे 2 आणि 6 आहे आणि डीकोडर ओआर मध्ये या दोघांना एसओपी अनुभूतीमध्ये एकत्र केले जाते आणि मिनटर्म्स ओर गेटद्वारे जोडल्या जात आहेत डी 3 साठी आपण पाहू शकता की हे डी 3 3 आणि 5 आहे डी 4 4 5 आणि 7 आणि डी 5 साठी 5 6 आणि 7 आहे तर इथे केवळ या चार लाईन्स आवश्यक आहेत तर आपल्याकडे 8 क्रॉस 6 ऐवजी 8 क्रॉस 4 रॉम असू शकते कारण हे दोन आपल्याला आधीच माहित आहेत D0 A0 D1 0 D2 ∑ m26 D3 ∑ m35 D4 ∑ m457 D5 ∑ m67 तर आम्ही त्यास या पद्धतीने कनेक्ट करू शकतो आणि या 8 क्रॉस 4 मध्ये पॅटर्न हा याप्रकारे अंगभूत करता येते मग हा विशिष्ट ब्लॉक 3 बिट इनपुटसाठी चौरस सर्किट म्हणून कार्य करेल तर ही गोष्ट आपण अधिक मोठ्या सर्किटसाठी वाढवू शकतो आणि उदाहरणार्थ बीसीडी नंबरचा चौरस करणे म्हणजे बीसीडी नंबरचे वर्ग काढणे तर बीसीडी इनपुट 0 ते 9 बरोबर असते आणि या प्रकरणात आउटपुट 0 ते 81 असू शकते कारण 9 साठी 81 8 साठी 64 7 साठी 49 अश्याप्रकारे तर संख्या इथे इनपुट ला असेल परंतु आउटपुट बीसीडी स्वरूपात मागितले गेले आहे मागील सर्किट मध्ये बायनरी फॉरमॅट होता तर हे देखील शक्य आहे आपण बघू तर हा बीसीडी स्क्वेअर आहे तर आपण पाहिले तर ही संख्या 81 पर्यंत असेल तर 2 अंकी संख्या येईल म्हणून 1 अतिरिक्त अंक आयसी 7447 च्या मदतीने विशिष्ट डिस्प्लेला दिला जाईल आणि दुसरा अंक लोअर सिग्निफिकन्ट बिट हा बायनरी कोड दशांश असेल आणि तो अंक 7447 मध्ये दिला जाईल आणि संबंधित दशांश अंक दिला जाईल ते ठीक आहे का तर ही एकंदरीत अश्याप्रकारे हे उपयोगात येऊ शकते आणि मग आपण रॉममध्ये एक विशिष्ट नमुना अंगभूत करू शकतो तर येथे या उदाहरणात आपण बघू शकतो की क्रॉस पॉईंटवरील कनेक्शन डायोडऐवजी ट्रान्झिस्टर म्हणजे एका बीजेटीद्वारे केले गेले आहे हे मॉस्फेटद्वारे देखील केले जाऊ शकते तर जेथे हे यासारखे जोडलेले आहे आपण हे समजू शकता की या विशिष्ट बाबतीत काय आहे ते हे 5 व्होल्ट आहे तर हे चालू असेल आणि कृपया आपण यापूर्वी पाहिलेले आणि यामधील फरक समजून घ्या जर हे चालू असेल तर हे उच्च असेल तर हा ट्रांजिस्टर बंद होईल तर इथे सॅच्यूरेशन म्हणजे खूप कमी व्होल्टेज 0 1 किंवा 0 2 व्होल्ट ठेवले जाईल तर येथे हे व्होल्टेज कमी असेल तर आपण येथे जे वाचत आहात ते कमी असेल तर ट्रान्झिस्टरचे इनपुटवर व्होल्टेज आणि पुढील आउटपुट क्रॉस पॉईंटवर कमी असेल आणि जर क्रॉस पॉईंटवर अशी कोणतीही गोष्ट नसेल तर हे आऊटपुट वर हे दिसेल तर हा 5 व्होल्ट येथे येत आहे आणि लोड प्रतिबाधा किंवा त्यानुसार काही व्होल्टेज मिळेल आणि काही विद्युतप्रवाह या विशिष्ट प्रतिकार ओलांडून जाईल जेणेकरून आउटपुट मध्ये उच्च तर्कशास्त्र म्हणून ओळखले जाईल जेव्हा या विशिष्ट पंक्तीमध्ये प्रवेश केला जातो तेव्हा ट्रांझिस्टरची उपस्थिती असल्यामुळे कमी मूल्य मिळेल तर डीकोडर आउटपुट उच्च होईल आणि ट्रान्झिस्टरची अनुपस्थिती यामुळे ते उच्च होईल ट्रान्झिस्टरची उपस्थिती म्हणजे कमी ट्रान्झिस्टरची अनुपस्थिती म्हणजे जास्त आहे हा भाग समजला आहे हे सर्किट कसे कार्य करते चालू प्रवाह आणि व्होल्टेज पातळी येथे आउटपुटवर कसे येते आणि हे आउटपुट आहे आता जर तुम्हाला हे समजले असेल तर प्रथम बीसीडी इनपुट हे 0 0 0 0 आहे तर हे 4 लाइन बीसीडी ते 10 लाइन दशांश डीकोडर असेल तर हे सक्रिय होईल तर या विशिष्ट 0 0 0 0 साठी हे Y 0 सक्रिय होत आहे तर त्या वेळी आपल्याला आउटपुटमध्ये काय हवे आहे 0 0 या दोघांचे येथे 0 येथे 0 आणि येथे 0 असावे तर हे 4 बिट 0 0 0 0 असावे तर त्यानुसार सर्व ट्रान्झिस्टर उपस्थित असणे आवश्यक आहे कारण ट्रान्झिस्टर नसणे म्हणजे उच्च तर्कशास्त्र होईल एक मूल्य येथे उपलब्ध आहे तर पुढील 1 असेल तर ती येथे 0 0 0 आणि येथे 0 0 0 1 असावी इथे 0 0 0 0 व येथे 0 0 0 1 असावे तर इथे तुम्ही बघू शकता की ट्रान्झिस्टर उपलब्ध नाही जेव्हा ही ओळ 0 0 0 1 अस्तित्वात असते तेव्हा ती डीकोड केली जाते तर या सर्व विशिष्ट ठिकाणी हे ट्रान्झिस्टर असतील तर हे आउटपुट कमी होऊन 0 2 व्होल्ट 0 1 व्होल्ट होईल जे सॅच्यूरेशन व्होल्टेज असेल येथे कनेक्शन नाही म्हणून हे 5 व्होल्ट लोड करंटमुळे त्याठिकाणी जे काही आहे ते सोडून देईल आणि तर्कशास्त्र उच्च असेल तर त्याचप्रमाणे आपण एक उदाहरण बघूया इथे आपण या ओळीत 5 ठेवून बघूया तर हे इथे असले पाहिजे कारण ते 7 सेगमेंटद्वारे सादर केले गेले आहे तर 0 0 1 0 येथे यावे आणि 0 1 0 1 येथे यावे तर आपण काय पाहू शकता तर इथे 0 0 1 0 आहे आणि बिंदूसाठी येथे आपल्याकडे ट्रान्झिस्टर नाही आता 1 0 1 या बिंदूसाठी आपल्याकडे ट्रान्झिस्टर नाही आणि मग ही लाईन 7447 वर जोडली जाते आणि त्याद्वारे 7 सेगमेंट डिस्प्ले डीकोडरवर जाते तर अशा प्रकारे बरेच प्रकारचे लुक अप टेबल आणि त्या पासून अश्या प्रकारचे पॅटर्न तयार केला जाऊ शकतो आणि संबंधित सर्किट मिळू शकेल आतापर्यंत आपण रॉम बद्दल चर्चा केली आणि त्यासाठीचे पॅटर्न फॅक्टरीतच तयार केला आहे परंतु जर एखाद्या विकसकास आपला स्वत चा पॅटर्न ठेवायचा असेल तर तो फॅक्टरीत पाठवू शकत नाही म्हणून त्यासाठी आपल्याकडे प्रोग्रामेबल रॉम ठीक आहे तर यात क्रॉस पॉईंटवर आपण बघत असलेल्या कनेक्शन मध्ये डायोड आहे तर त्यानंतर फ्यूज असेल म्हणून जिथे आपणास कनेक्शन नको हवे असेल तेथे आपण एक उच्च प्रवाह पाठवून फ्यूज जाळू शकतो आणि तेथील कनेक्शन गमावले जाईल तर सर्वप्रथम आपल्याकडे यासारखे सर्व फ्यूज उपलब्ध असतील सर्व फ्यूज ओर प्लेनमध्ये उपस्थित आहेत आणि हे डीकोडर आहे हे निश्चित अँड अॅरे आहे जे आपणास माहित आहे जे डीकोडर म्हणून काम करते आणि जेव्हा आपल्याला काहीतरी पाहिजे असेल तेव्हा आपण तते फ्यूज जाळण्यासाठी हे करावे तर ही बर्निंग प्रक्रिया आहे तर हे या डायोडद्वारे विध्वंसकपणे उच्च प्रवाह पाठविला जातात तर उदाहरणार्थ प्रथम स्थानावर आपण 1 0 0 1 संचयित करू इच्छित आहोत जेव्हा हे 0 0 0 असेल तेव्हा त्या संबंधित ठिकाणी आपण इथे 1 0 0 1 संचयित करू इच्छित आहात तर या डीकोडर आउटपुट चा वापर केला जातो तर त्या वेळी जर तुम्हाला या बिंदू आणि या बिंदूवर संचयित करायचे असेल तर या दोन क्रॉस पॉइंट्स चे फ्यूज जाळले जातील आणि त्याचप्रमाणे आपण काय संचयित करू इच्छिता यावर अवलंबून अन्य बिंदू आणि संबंधित बिंदू जाळले जातील आणि मग येथे आपल्याला प्रतिकार आला जो ग्राउंडशी कनेक्ट होतो ज्यामुळे आपल्याला ओर गेट प्रभावीपणे प्राप्त होतो आता पीरॉम मध्ये आपण जे काही एकदा अंगभूत करतो ते काढू शकत नाही तर मग त्यानंतर आपल्याकडे इरेसेबल पीरॉम येते जेथे यामध्ये पुढील परिवर्तन होते ज्यामुळे डेटा लेखन आहे अर्थातच इपरॉम प्रोग्रामर च्या मदतीने आणि म्हणून येथे डेटा लिहिणे एका फ्लोटिंग गेट नावाच्या गोष्टीद्वारे केले जाते तर मॉस्फेट आधारीत मेमरी सेल रीलिझेशन आहे हा एक सामान्य मॉस गेट आहे एमओएसएफईट गेटच्या बाजूने येथे एक अतिरिक्त गेट आहे ज्यास फ्लोटिंग गेट असे म्हणतात जे येथे आहे आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट घटनेनुसार इथे उचित भौतिकशास्त्र कार्य करते तेव्हा टनलिंग नावाची विशिष्ट घटना घडते आपण त्या तपशिलाच्या मुळाकडे सध्या जाऊ शकत नाही ठीक आहे तर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स सर्किटच्या दृष्टिकोनातून आपण असे बोलू शकतो कि जेव्हा थ्रेशोल्ड व्होल्टेज वाढते तेव्हा या विशिष्ट फ्लोटिंग गेट मध्ये इलेक्ट्रिकल चार्ज संचयित होतो आणि जेव्हा थ्रेशोल्ड व्होल्टेज सामान्य थ्रेशोल्ड व्होल्टेज असते तेव्हा गेटवर ते साठवले जात नाही असे ते कार्य करते तर जेव्हा थ्रेशोल्ड व्होल्टेज सामान्यपेक्षा जास्त असेल तेव्हा सामान्यत लॉजिक 0 असे मानले जाते अन्यथा ते लॉजिक 1 असे मानले जाते तर हे इरेसेबल पीरॉम मध्ये वापरले जाते तर हे खोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शुल्क संचयित होते किंवा संचयित होत नाही आणि सामान्य इप्रोममध्ये हे अल्ट्राव्हायोलेटद्वारे केले जाते जिथे क्वार्ट्ज विंडोद्वारे या विशिष्ट आयसीवर प्रकाश लादला जातो आणि जे सर्व संग्रहित शुल्क आहे ते मुक्त होतात आणि त्यानंतर प्रोग्रामिंग दरम्यान आपण विशिष्ट परिमाणाचा एक योग्य प्रोग्रामिंग पल्स पाठवितो जो विशिष्ट ठिकाणी शुल्क संग्रहण निश्चित करेल तर हा त्यातील लिखाणाचा भाग आहे इप्रोम मध्ये सामान्यत जेथे अल्ट्राव्हायोलेटचा उपयोग केला जातो इलेक्ट्रीकली इरेसेबल पीआरओममध्ये अतिनील किरणांऐवजी उलट ध्रुवीयतेची विद्युत पल्स वापरून शुल्क काढून डेटा मिटविला जातो म्हणजे इथे आता उलट ध्रुवीयतेची इलेलेक्ट्रिकल पल्स मिटवण्यासाठी वापरली जाते आणि निश्चितच याची गती खूपच मंद आहे आणि त्यानंतर फ्लॅश मेमरी आहे जी इइपीरॉम किंवा इ स्क्वेअर पीरॉममपेक्षा वेगवान असते बहुतेकदा त्याला इ स्क्वेअर पीरॉमम देखील म्हणतात इथे इलेक्ट्रिकल इरेसेबल पीरॉम मध्ये 512 बाइट्स आकाराच्या ब्लॉकमध्ये डेटा लिहिल्या जातो जेव्हा की सामान्य ई स्क्वेअर पीआरएमसाठी त्याऐवजी 1 बाइट जे एकावेळी बाइट असे होते ज्यामुळे फ्लॅश मेमेरी अधिक वेगवान असते तर येथे फक्त एक मेमरी सेलचे उदाहरण आहेत म्हणून प्रोग्रामिंग दरम्यान तुलनेने जास्त प्रमाणाची पल्स पाठवली जाते आणि तेव्हा फ्लोटिंग गेटमध्ये आवश्यक चार्ज संचयित केला जातो आणि वाचन प्रक्रियेदरम्यान त्या दोघांना 5 व्होल्ट मिळते आणि या विशिष्ट प्रकरणामध्ये क्यू 2 बंद होतो आणि फ्लोटिंग गेट मध्ये थ्रेशोल्ड व्होल्टेज जास्त असतो जर चालू असेल तर हे सामान्य ऑपरेशन असेल तर हे देखील चालू असेल आणि त्यानुसार हे व्होल्टेज असेल शेवट करण्याआधी आपण एक विशिष्ट ईप्रोम आयसी बघूया जो आपण प्रयोगशाळेमध्ये आयसी 2716 नावाने वापरत असाल बहुतेकदा हा डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट लॅबमध्ये वापरला जातो तर आपण येथे एक क्वार्ट्ज विंडो असल्याचे पाहू शकता तर हे एक अतिनील किरण आहे म्हणजे यूव्ही किरण वापरुन हा ईप्रोम मिटविला जाऊ शकतो आणि जेव्हा आपण ते वाचू इच्छित असाल त्या चिप एनेबल नंतर एक वैध ऍडरेस पाठवला जाईल आणि नंतर आउटपुट एनेबल केले जाईल आणि नंतर वैध आउटपुट प्राप्त होईल प्रवेश वेळ हा 550 नॅनोसेकंद पर्यंत असू शकतो तर त्या दृष्टीने हे थोडेसे हळू आहे आणि अर्थात अल्ट्राव्हायोलेट किरणांद्वारे मिटवताना जे अतिनील किरण 4000 एंगस्ट्रॉमपेक्षा कमी असेल 2537 एंजस्ट्रॉम याची शिफारस केली जाते सूर्यप्रकाशाचा किंवा खोलीत प्रकाश येण्यापासून रोखण्यासाठी लिहिल्यानंतर एक अपारदर्शक लेबल यावर ठेवला जातो कारण बाहेरील प्रकाशामध्ये 4000 एंगस्ट्रॉमपेक्षा कमी घटक असतात आणि ज्याद्वारे येथे संग्रहित केलेली माहिती हळूहळू मिटविली जाऊ शकते आणि अर्थातच डेटा लिहिण्याची कोणतीही इनपुट पिन नसते तर इथे असलेला डेटा आउटपुट हा टीटीएल स्तरावरील डेटा लिहिण्यासाठी ठेवतात आणि तिथेच तो ऍडरेस तिथेच असतो आणि प्रोग्रामिंग च्या वेळी 25 व्होल्टच्या पल्स चा वापर होतो हे आउटपुट एनेबल उच्च आहे आणि प्रोग्राम केला जाणारा डेटा येथे समांतर आउटपुट पिनवर लागू केला आहेत आणि सर्व डेटा आणि अॅड्रेस लेव्हल टीटीएलवर असतात आणि जेव्हा अॅड्रेस आणि डेटा स्थिर असतो तेव्हा 50 मिलिसेकंद टीटीएल पल्स हि चिपला एनेबल करण्यासाठी वापरली जाते आणि या प्रक्रियेद्वारे लेखन पूर्ण होते आणि एक डेटा लिहिल्यानंतर जे अपेक्षित होते ते लिहल्या गेले आहे की नाही त्याची पडताळणी होते आणि पडताळणी झाल्यास डिव्हाइस वापरासाठी तयार होतो अश्याप्रकारे ईप्रोम वाट लेखन किंवा प्रोग्रामिंग घडते निष्कर्ष काढण्यासाठी आपण सांगू शकतो की रॉम एक असे डिव्हाइस आहे जेथे माहिती इंटरकनेक्शन पॅटर्नच्या रूपात संग्रहित केली जाते जे अस्थिर नसते मूलत हे डीकोडर ओआर आर्किटेक्चरच्या नंतरचे एकत्रित यंत्र आहे आणि आपल्याकडे ओर प्लेनमधील क्रॉस पॉईंट्समध्ये डायोड किंवा ट्रान्झिस्टर आधारित स्विचेस आहेत रॉम फॅक्टरी मध्ये बनविला जातो परंतु एखाद्या विशिष्ट नमुनाची शिलालेख तयार करण्यासाठी विकसकाद्वारे पीरॉम म्हणजे प्रोग्रामेबल रॉम प्रोग्राम केला जाऊ शकतो इरेसेबल पीरॉम मध्ये गेट फ्लोटिंग कॉन्सेप्ट वापरल्या जातो जिथे विशिष्ट स्विचिंग ऑपरेशनसाठी ट्रान्झिस्टरच्या थ्रेशोल्ड व्होल्टेज वाढविण्यासाठी चार्ज संग्रहित केला जातो आणि इप्रोममध्ये अल्ट्राव्हायोलेट एक्सपोजर द्वारे डेटा मिटवला जातो आणि इलेक्ट्रीकली इरेसेबल पीरॉम मध्ये मिटण्याच्या उद्देशासाठी इलेक्ट्रिक पल्स चा उपयोग केला जातो